विद्यार्थी तर हा प्रेझेंटेशन चा शेवट आहे धन्यवाद सर प्राध्यापक वा तुम्ही अतिशय अप्रतिम असे प्रेझेंटेशन केले मी असे म्हणेल की पहिल्या प्रेझेंटेशन नंतर खूप मोठा बदल दिसून येत आहे आणि तुमचे काम आम्हाला फार आवडले आहे तुम्ही केलेला प्रकल्प आणि तुम्ही वापरलेली पद्धत अगदी अचूक आहे हे खूप प्रभावित करणारे आहे खरे म्हणजे माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे तुम्ही तुमचे ई मेल अकाउंट तपासून बघा आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीमध्ये पूर्णवेळ कर्मचारी म्हणून संधी देण्यासाठी ऑफर लेटर पाठवलेले आहे विद्यार्थी धन्यवाद सर आम्हाला दिलेल्या ऑफर साठी खूप खूप धन्यवाद प्राध्यापक आपण माझ्या कार्यालयामध्ये भेटूयात विद्यार्थी होय सर धन्यवाद प्राध्यापक मी तुमची रजा घेतो विद्यार्थी बाय सर